वेव्ह पॅकेटद्वारे फिरणार्या कणांचे प्रतिनिधित्व करणे आपण लहरींच्या विविध बाबीवर चर्चा करीत आहोत आणि आपण शेवट्याच्या दोन व्याख्यानात पाहीले आहे कि गती p सह असलेल्या कणात तरंगलांबी लंबडा असून त्याबरोबर प्रवास करणा ् लहरीं या संबद्ध असतात याचा अर्थ wavehp या कोणत्या प्रकारच्या लहरीं आहेत हे आपणास माहित नाही फक्त आपल्याला माहित आहे की कण हलविताना काही लहरीं प्रवास करीत असतात आणि त्यास तरलता h p असते आणि या लहरींच्या अस्तित्वाची तपासणी किंवा चाचणी कशी करावी याबद्दल आपण चर्चा केली आहे आणि आपण ३ प्रयोगांमधून चर्चा केली होती कि क्रिस्टलच्या कणांचे विवर्तन हे क्रिस्टलपासून x किरणांच्या विवर्षणासारखेच होते दोघेही ब्राग चा नियम प्रथापित करतात ते 2dSinθnλ आहे जेथे x किरणांसाठी ते क्ष किरणांची तरंगलांबी असेल आणि इलेक्ट्रॉन किंवा क्रिस्टलपासून विखुरलेल्या कणांकरिता असेल किंवा त्या कणांच्या nhp कणांपैकी असेल प्रकाशातल्या लाटांमधील कण देखील आपण सादर केले आहेत या संकल्पनेवर अधिक लक्ष केंद्रित करून मी यावर सांगू इच्छितो की यातले काही चुकीचे समज लगेच समजून घ्या एक गैरसमज आणि तो म्हणजे कणांच्या हालचालींशी संबंधित लहरीं असल्याने कण एक तरंग असा हालचाल करत असावा म्हणजे कधीकधी असा गैरसमज निर्माण होतो की कण स्वतः एक वेव्ह लाइट असून एक वेव्हलायन्थ λ hp अशी गती करत आहे परंतु हे चुकीचे आहे कणाशी निगडीत हि लाट असे सांगते कि जर कनातं वेगवान हालचाल करणारा कण असेल तर त्या कणात एक तरंग संबद्ध असेल आणि याचा अर्थ लावण्यासाठी जो पर्यंत आपण समीकरण लिहीत नाही तो पर्यंत आपणास ही लहर काय आहे हे माहित होणार नाही परंतु प्रयोगानुसार हे स्थापित केले गेले की तेथे एक वेव्ह संबद्ध आहे ज्यामध्ये λ hp आहे तर हे अगदी स्पष्ट आहे कि एक कण फिरत आहे आणि त्याच्याशी संबंधित एक लहर आहे कणांचे क्रमांक 2 भिन्नता किंवा हे कणांचे हस्तक्षेप मोठ्या संख्येने कणांसाठी संख्यकीय आहे या म्हणण्याचा माझा अर्थ असा आहे की समजा मी एक दुहेरी प्रयोग करीत आहे या बाजूने इलेक्ट्रॉन येत आहेत आणि शेवटी मला हस्तक्षेप करण्याची पद्धत दिसते असा गैरसमज आहे की जेव्हा मी या इलेक्ट्रॉनांना जाऊ देतो तेव्हा एक इलेक्ट्रॉन येतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनमध्ये हस्तक्षेप करतो आणि नंतर ते हस्तक्षेप करतात आणि कुठेतरी जातात परंतु हा एक गैरसमज आहे जे घडत आहे ते प्रत्येक इलेक्ट्रॉन आहे जे काही प्रमाणात विभाजित होतात किंवा ते विभाजित होत नाहीत तर लाट विभाजित होते आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनशी संबंधित लहरी ही एक इंटरफेस नमुना बनवते फक्त एक इलेक्ट्रॉन येथे किंवा येथे किंवा येथे किंवा येथे जाऊ शकतो तर आम्हाला खरोखर हस्तक्षेप करण्याची पद्धत दिसत नाही परंतु ती तयार केली जात आहे तर हळूहळू काय होते जर आपण एकाच वेळी एका इलेक्ट्रॉनला येऊ दिले आणि आपल्याकडे बराच डेटा संकलित केला आणि एकाच वेळी एका इलेक्ट्रॉनिकला बर्याच गोष्टींचा संग्रह करण्यास परवानगी दिली तर आपल्या कडे इलेक्ट्रॉनचा एक नमुना तयार होईल याचा अर्थ असा आहे की प्रत्येक इलेक्ट्रॉन स्वतःमध्ये हस्तक्षेप करीत आहे अधिक अचूकपणे प्रत्येक इलेक्ट्रॉनशी संबंधित लहरी दोन्ही प्लेट्समधून जातात आणि जेव्हा ती डबल यंगच्या दुहेरी प्रयोगात लाईट वेव्ह हस्तक्षेपाप्रमाणे येते तेव्हा या लाटा देखील हस्तक्षेप करतात आणि त्यानुसार कण कोठेतरी जातातपरंतु कण विभाजित केले जाऊ शकत नाही म्हणून असे कधीही समजू नका की जेव्हा मोठ्या संख्येने कण येतात तेव्हाच ते एकमेकांना हस्तक्षेप करतात आणि नंतर हस्तक्षेपाच्या स्वरूपात येतात नाही तर प्रत्येक कण एकल कणाशी संबंधित लहर आहे जी स्वतःमध्ये हस्तक्षेप करते आणि क्रिस्टल विवर्तन प्रयोगात देखील एक समान रचना तयार करते प्रत्येक इलेक्ट्रॉनशी संबंधित वेव्ह प्रत्येक कणात स्वतःच हस्तक्षेप करते आणि नंतर जेव्हा आपण बराच डेटा एकत्रित करतो तेव्हा आपण कुठेतरी जात असलेल्या कणांचा निर्माण करणारा नमुना पाहतो म्हणून मी आशा करतो की मी हे बर्यापैकी प्रचलित असलेले दोन गैरसमज केले दूर आहेत आता ते केल्याने मला देखील डायक कपिट्झा परिणामास थोडा वेळ देता येईल ज्यामध्ये आपण प्रकाशाच्या किरणांचा विचार करू आणि या कोनातून इलेक्ट्रॉन किंवा काही कण या बाजूला येऊ द्या ज्यायोगे आपण बर्याच संख्येने इलेक्ट्रॉन विचलित होताना पाहतो त्याच वेगाने त्याच कोनात हे कसे होते तर येथे काय होते ते पाहू आपल्या लाटांवरील चर्चेतून आठवतं की स्थायी लाट या मार्गाने प्रवास करणारी एक लाट आहे आणि समान परिमाण असलेल्या दुसर्या मार्गाने प्रवास करणारी लहर आहे तर इलेक्ट्रॉन येतो तेव्हा काय होते या लाटेतून खाली येताना एक फोटॉन शोषून घेतो आणि म्हणूनच त्याला विशिष्ट दिशेने एक किक मिळते आणि मग दुसर्या लाटेत जाणारी लहर त्या फोटॉनला देण्यास उत्तेजित करू शकेल यामुळे याला आणखी एक किक मिळेल आता हे आपण अधिक पद्धतशीरपणे पाहू या तर जेव्हा ही गती p असेल आणि समजा इलेक्ट्रॉन या दिशेने एक फोटॉन शोषून घेईल यामुळे याला फोटॉनच्या वेगाची एक किक मिळते ज्याला आपण h light देखील लिहू शकतो जे hνc तर ही स्थायी लाट असल्याने तेथेही एक प्रकाश येत आहे हे फोटॉन उलट दिशेने जाण्यासाठी या इलेक्ट्रॉनला उत्तेजित करू शकते आणि या फोटॉनमध्ये आणखी एक किक जोडते जी पुन्हा hνc आहे आणि म्हणूनच अखेरीस फोटॉनचा वेग यामुळे या मार्गावर जातो तो थिटा कोनातून वर येतो आणि p समान ठेवून या कोनातून बाहेर जातो Δp किती आहे P हा मोठा बाण आहे तर Δp फोटॉनच्या दिशेने आहे जी 2pSinθ च्या बरोबरीने आहे जे कि मी बनविलेल्या या आकृतीवरून आपल्याला स्प्ष्ट होते आणि हे H λ लाईट टाइम्स दोन च्या बरोबरीचे असले पाहिजे कारण दोन फोटॉनमध्ये जे दोन समाविष्ट असतात ते मी हे 2ℏ λ 2π लिहू शकतो जे 2ℏk लाईट सारखेच आहे आपण बर्याच प्रकारे हे लिहू शकतो परंतु हे देखील आपल्याला माहित हवे कि प्रकाश हा वेग आहे आणि म्हणूनच मी इलेक्ट्रॉनचा sinθ टाइम्स 2helectron म्हणून लिहू शकतो जे 2hlight सारखेच आहे आणि यामुळे आपल्याला त्वरित lightsinθ electron असे लिहिता येईल मागील व्याख्यानानुसार विख्यात ब्रॅगस अट सारखीच आहे जी दोन समान प्रतलात आहेत जी light2 म्हणून हा एक दिरका कपिटा किंवा कपिटझा दिरास प्रभाव समजून घेण्याचा एक मार्ग आहे जिथे इलेक्ट्रॉन एक फोटॉन शोषून घेतो आणि नंतर विपरीत दिशानिर्देशांमध्ये फोटॉनला उत्तेजित केले जाते म्हणूनआता आपण कण आणखी कमी झाल्यावर लहरी वर होणारा परिणाम समझु शकतो आता हि लहर अवकाशांत पसरली आहे म्हणून जर आपण प्रतल लहर घेतली तर ती सर्व अवकाशात पसरली जाईल म्हणून आपण हे शक्य तितके रेखांकित करू तर ही एक लहर आहे जी अवकाशात पसरली आहे दुसरीकडे जर तुम्ही एखाद्या कणाकडे पहात असाल तर ते कुठेतरी दिसेल ते येथे असू शकते ते येथेही असू शकते तर एका ठिकाणी याचे स्थानिकीकरण झाले आहे जर एखाद्या कणाशी संबंधित एक लहरी असेल तर या कणाचे स्थानिकीकरण केले जाईल परंतु कण सर्वत्र् पसरले आहे कण कोठे आहे इथे आहे का ते इथे आहे का इथे आहे का लाटेत कुठे आहे तर असा प्रश्न उद्भवतो की लहरी मध्ये कण कुठे सापडणे आवश्यक आहे दुसरा प्रश्न असा आहे की आपण या लहरीच्या गतीची गणना करूया जर मी सापेक्ष नसलेया टर्ममध्ये गणना केली तर सापेक्ष नसलेले v waves ही वारंवारता असणार आहे म्हणून वारंवारता उर्जेशिवाय काहीच नसते जे Eh रद्द होते आणि मला Ep मिळते जे काही नाही p22mp जेp2m आहे जे vparticle 2 दुसरीकडे जर मी सापेक्षतेने गणना केली तर माझ्याकडे पुन्हा v waves उर्जेच्या बरोबरीने आहे जी आता mc21 v2c21h ताशी गती वाढेलhmv 1 v2c2 आहे मग m रद्द करतो मी h रद्द करतोआणि मला c2vparticle मिळेल दोन्ही प्रकरणांमध्ये मला दिसेल की वेव्ह वेग v कण सारखा नाही तर हे काय चालले आहे कणांशी संबंधित असलेल्या लहरींच्या या विचारातून दोन प्रश्न उद्भवतात पहिला प्रश्न या लहरी मध्ये कण कुठे स्थित आहे आणि आता दुसरा प्रश्न म्हणजे कणांचा वेग वेव्ह चित्रात कसा प्रवेश करतो आणि या दोहोंची उत्तरे म्हणजे लहरींचा समुदाय आता आपण पुढील चर्चा करु म्हणून जेव्हा आपण असे म्हणतो की लहर सर्व ठिकाणी आहे आणि मला माहित नाही की कण कोठे आहे तर कण जिथे असेल तिथे तो बिंदूद्वारे दर्शविला गेला पाहिजे परंतु बिन्दूद्रारे दर्शविलेला कण हा अनंत लहरीद्रारे दर्शविला जात नाही त्याऐवजी या लहरी कणा भोवती स्थित होउ शकतात तर कण हे लहरींच्या वर आणि खाली जाण्याच्या सर्वाधिक अंतरावर कुठेतरी असू शकतात त्यास वेव प्रोफाइल आहे आणि या प्रोफाइलमध्ये कण सापडला आहे तर असे म्हणा की हे Δx असेल या वेव्हची व्याप्ती पसरत आहे आणि कण या प्रोफाइलमध्ये आढळले आहे या विधानावरुन लक्षात घ्या की जे सांगायचे आहे त्यापेक्षा मी बरेच काही सांगत आहे कण हे लहरीशी कसे जोडले गेले आहे हे आपण अगदीच अचूकपणे सांगू शकत नाही परंतु ते Δx मध्ये योग्यरित्या स्थित आहेत असे आपण सांगू शकतो आणि हेच खरे क्वांटम मेकॅनिकल विधान आहे Δx हे ० असल्यामुळे कण तंतोतंत शोधू शकत नाही कारण त्या लहरीमध्ये कण कुठेही असू शकतो तर उदाहरणार्थ जेव्हा मी हा कण आणि त्याच्याशी संबंधित एक लहर घेतो आणि मी आधी तयार केलेल्या प्रोफाइलसह उदाहरणार्थ या वेव्हफॉर्म साठी आता मी या x ग्रीक चिन्हहा चा परिचय करून देतो x कारण नंतर मी याचा वापर करणार आहे उदाहरणार्थ ते या स्वरूपाचे असेल Sink0x 0t e x22 तर तुम्ही कणांच्या या अवस्थेपासून बरेच दूर गेलात तर तो कण हळूहळू नष्ट होत जाईल तर जर कणांची स्थिती x 0 वर असेल तर मी हे Sink0x 0x e 22 म्हणून लिहू शकतो जिथे k हा λ शी संबंधित नाही म्हुणुनच मी 2π0 0 याला 2πν असे लिहू शकतो जे कि 2πEh तर तेथे दोन लहरींमध्ये अंतर प्रथापित झाले आहे परंतु त्याला काही सीमारेषा आहेत तर अशा परिस्थितीत केवळ k ०अस्तित्वात नाही तर इतर बाबतीत देखील ते उपस्थित असतात आणि ते कसे उपस्थित होतात ईजीन फंक्शन्सच्या बाबतीत सामान्य लहरीचे प्रतिनिधित्व कसे करावे याविषयी मी तुम्हाला जे सांगितले त्याकडे परत जाऊ तर हे मी फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणून लिहू शकतो किंवा वेगवेगळ्या समीकरणांची बेरीज करू शकतो AkSinkx ωt हे आपण AkSinωt kx असे लिहू शकतो इथे मला फक्त चिन्ह बदलायला आवडेल k आणि अनेक समीकरणात हे फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणून लिहिले गेले आहे जे k eiωt kxd kआहे k व k वरुन ते ∞ पर्यंत आहे तसेच काही A चे अविभाज्य आहे आणि A k साठी कमाल आहे k0 च्या बरोबरीचे आहे कारण आपण पाहिले की हा एक प्रमुख वेव्हफॉर्म आहे आणि हे यापासून उदाहरणार्थ मी जर A k विरुद्ध k असा नकाशा काढत गेलो तर ते त्या स्वरूपाचे असू शकते असे समजा की k0 सर्वात मोठे आहे जे कि नष्ट होत जाईल तर तेथे काही लहरी मिसळल्या गेल्या आहेत हे Δ k आहे K शी संबंधित आहे काय डी ब्रोगलीच्या गृहीतकानुसार के 2π आहे जे 2πhp आहे हे p p ℏk सुचवते तर कणांची गती k सह ℏk म्हणून संबंधित आहे आणि जेव्हा मी म्हणतो की त्यांची बेरीज Δ k आहे याचा अर्थ असा की कणांची गती खूप तंतोतंत निर्दिष्ट केलेली नाही याचा मोठा भाग k0 आहे तर स्थान निश्चितपणे निर्दिष्ट केलेले नाही तर गतीचा प्रसार होतो मोमेंटम अचूक असता तर प्रतालातून जाणारी लहर वजा अनंतपासून अधिक अनंत पर्यंत पसरते तर स्थानिकीकरण केलेल्या कण डेल्टा x साठी हे स्थान माहित नसते कारण गती नक्की माहित नसते आणि खरं तर आपण हे दर्शवू शकतो की जर हा कण या विशालतेत स्थित असेल तर तो येथे कुठेतरी स्थित आहे तो प्रसार Δx आहे आणि संबंधित फुरियर ट्रान्सफॉर्मचा प्रसार के केच्या आसपास आहे 0 हे एक k आहे आणि वेग Δk आहे नंतर Δk Δx 1 च्या क्रमवारीत आहे आणि Δk काही नाही परंतु Δpx 1 च्या क्रमवारीत आहे किंवा आणि Δx आहे h च्या क्रमवारीत आहे कणांवर होणाऱ्या परिणामामुळे तरंग लहरी निर्माण होतात जर मला दोन्हीची समेट करायचा असेल तर मी गती आणि संबंधित स्थिती देऊ शकत नाही त्याच सुस्पष्टतेसह त्याच दिशेने त्यांचे उत्पादन प्रत्यक्षात ℏ आहे हे अनिश्चिततेच्या तत्त्वाचे विधान आहे जे आपण नंतरच्या व्याख्यानात पाहू परंतु आत्ता मला फक्त हे सांगायचे होते की आपण जर लहर आणि कण यांचे नैसार्गिक गुणधर्म पाहिले तर आपण आपल्या आवडीनुसार गती आणि स्थान निर्दिष्ट करू शकत नाही त्यांचा परस्पर संबंध आहे ΔpΔx हे ℏ च्या क्रमवारीत आहे तर आता या वेव्ह पॅकेटचे प्रतिनि धित्व करते जे आधीच्या स्लाइड मध्ये मी फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणून लिहिले होते आणि मी हे ψ ∞ Akeiωt kxdkψ च्या समान लिहित आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी फक्त k वर का समाकलित करत आहे कारण ω हे k चे कार्य आहे आता समजा 0 च्या प्रोफाइलवर प्रोफाइल 0 द्वारे दिले गेले होते जे ∞ Ake ikxdx आहे आणि नंतर कधी कधी काय होते K हे सर्वात जास्त k0 होते तर मी सध्या पीएसआय एक्स कॉमा टी असे न लिहिता नाही आधीच्या व्याख्यानातून जेव्हा मला वेळ निर्भरता लिहायची असते तेव्हा मी फक्त लहरी प्रमाणेच वेळेचे अवलंबन लिहितो तर ते e ikxdx असेल काळाबरोबर असे आहे की ψ फंक्शन किंवा वेव्ह फंक्शन कसे दिसेल मी स्ट्रिंग कधी केली ते आठवा आणि मी म्हणालो की मी त्यास त्रिकोणी स्ट्रिंगचा आकार दिला आणि ते प्रदर्शित केले वेळानंतर विस्थापनास सर्व ईजीन फ्रिक्वेन्सी आणि ईगिन फंक्शन्सची बेरीज दिली गेली अगदी त्याच रीतीने मी असेच लिहीत आहे आणि आताA सर्वात मोठे आहे k हे k0 च्या बरोबरीचे आहे आपण ω हे k0dωdkk0 Δk असे विस्तृत करू म्हनून मी आता ψ ∞Akei0t k0xeidωdkk0k kxdk असे लिहितो कंसात दर्शविलेले प्रमाण k वर अवलंबून नाही म्हणून मी हे ei0t k0x ∞Akeidωdkk0k kxdk असे लिहू शकतो A लिहिण्याऐवजी मी हे एका k चे फंक्शन म्हणून लिहू शकतो जिथे k हा Akeikxdk चा फरक आहे t Δk आणि Δkयांचे एकत्रीकरण करू आणि हे काय आहे आठवा Akeikxdk हे फंक्शन होते जे या वेव्हचे प्रोफाइल योग्य देत होते तर हे मी तुम्हाला पूर्वी दाखवले होते की हे 0 असे आहेतर मी हेच प्रोफाइल देणार आहे आणि हे 0 होणार आहे आता हे वगळता माझ्याकडे ।dωdk।k0t x मग काय झाले हे प्रोफाईल जे वेळेत होते ते अंतर dωdkk0 t ने बदलले आहे आणि म्हणूनच ते आता dωdkk0t x च्या 0 म्हणून दिले गेले आहे जर त्यातून बरेच बदल झाले dωdkk0 t म्हणजेच ते k० वर v dωdk वेगाने हलले आहे तर जिथे हा कण होता तो या वेव्हच्या प्रोफाइलद्वारे दिला जात आहे आता t या वेळेत हा कण dωd k इतके अंतर जाईल जे कि k0 t आहे आणि कण ज्या आकारात पोचला होता त्याच आकारात फिरतो आणि म्हणूनच याचा अर्थ असा होतो की तो ज्या वेगाने पुढे गेला आहे तो वेग k0 वर dωdk इतका आहे आणि याला ग्रुप वेग असे म्हणतात vg म्हणजे ग्रुप वेग कारण या लहरींचा गट हलला आहे आणि हा गती वेग समान असावा तो कण वेगही समान असावा आणि आता आपण ते तपासू या तरE हा p22m म्हणून दिले जाते जे आतापर्यंत आपण 2k22m असे पाहत होतो तर जे E आहे जे 2πEh प्रमाणे आहे जे 2k22m आहे आणि म्हणून k0 वर dωdk ℏkm होणार आहे k0m जे p0mसारखे आहे जे कणांच्या वेगा समान आहे तर आपण असे मन्हू शकतो कि कणांचा वेग आणि कणाची गती समान आहे आता शेवटी जर मी एखाद्या लहरीला कणाशी जोडले तर कणाला मी वेव्ह पॅकेट म्हणतो कण हे वेव्ह पॅकेट आहे आणि कणांचा वेग आणि समूह लहरींचा वेग समान आहे पुढील व्याख्यानात आपण या लाटाचे तरंग समीकरण विकसित करू आणि स्क्रोडिंगर समीकरण वापरून समीकरण सोडवण्यास सुरवात करू